ऍनिमल सेल कल्चर किंवा सेल कल्चर टेक्नॉलॉजी या व्याख्यानमालेत आपले पुन्हा एकदा स्वागत आहे पहिल्या आठवड्यात आपण या विषयाची ओळख करून घेतली आणि पेशी कृत्रिम वातावरणात कशा वाढतात त्यांचे जीवशास्त्र यावर चर्चा केली यासंदर्भात बोलताना मी सांगितले की कशा प्रकारे टिशूचा एक भाग घेऊन त्यापासून सिंगल सेल सस्पेन्शन तयार करून पुढे त्या पेशींची संवर्धन बशीत वाढ कशी केली जाते सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की या पेशींना नेमके काय हवे आहे त्यांना ऑक्सिजनची गरज असते मग आपण अशा प्रणाली विषयी बोललो ज्यात ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साइड यांचा समतोल राखला जातो जेव्हा आपण पेशी कृत्रिम वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते वातावरण हे जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिक वातावरणासारखे कसे राहील याबद्दल प्रयत्न करतो नैसर्गिक म्हणजे प्राणी शरीरातील वातावरण पेशीसभोवतालचे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स आणि बंधक द्रव्य हे पेशींवर कसा परिणाम करतात त्यांचे भवितव्य कसे ठरवतात हे ही आपण जाणून घेतले त्यानंतर पेशीचे अधेरिंग सेल्स आणि नॉन अधेरिंग सेल्स हे वर्गीकरण समजून घेतले त्यामध्ये ज्या पेशींची आपण वाढ करीत आहोत त्या पेशी अधेरिंग सेल्स आहेत की नॉन अधेरिंग आहेत हे माहीत असणे किती महत्त्वाचे यावर चर्चा केली पुढे आपण सेल सायकल विषयी बोललो प्रयोगामध्ये वापरत असलेल्या पेशी या विभाजित आहेत की अविभाजीत आहे याचे महत्व जाणून घेतले सेल सायकल मधील काही संकल्पना समजून घेतल्या सेल सायकलनंतर डिफरेंशीएशन होते किंवा कधी कधी पेशी त्यांच्या डिफरेंशीएशनचा गुणधर्म कायमस्वरूपी गमावून बसतात हे पाहिले काही पेशी डिफरेंशीएशन न होता काही वेळा पेशी डी अडाप्ट होतात आणि त्यांचे ठराविक कार्य करू शकत नाही किंवा त्या विशिष्ट वातावरणामुळे ते तसे करू शकत नाही हे देखिल पाहिले परंतु आपण पेशीला डी अडाप्ट परिस्थितीमधून पुन्हा पूर्ववत परिस्थितीत आणू शकतो म्हणजेच हा परिणाम उलट करता येण्याजोगा आहे असे देखील पाहिले तर असे काही मुद्दे आपण समजून घेतले आणि शेवटी मी तुम्हाला सेल लाइनबद्दल सांगितले सेल लाईन कायमस्वरूपी कशाप्रकारे वाढवता येतील जेणेकरून त्या नेहमी सेल सायकल प्रक्रियेतून जातील हे सांगितले परंतु एक मूलभूत प्रश्न पुन्हा येथे उद्भवतो तो म्हणजे किती वेळा सेल सायकलमधून गेलेल्या पेशी आपण वापरू शकतो याचे उत्तर शोधणे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा जेव्हा पेशी तिच्या सेल सायकलमधून जाते त्या प्रत्येक वेळेस तिचे टिलोमर कमी होत जाते आणि याचा प्रभाव कदाचित पेशीच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर देखील पडतो पण हे सर्व तुम्ही पेशीवर कुठली प्रक्रिया करत आहात किंवा कुठल्या कारणासाठी पेशी वाढ करीत आहात यावर अवलंबून आहे काय तुम्ही पेशीला विशिष्ट सेन्सर म्हणून वापरत आहात की तुम्ही पेशिस्तरावर कार्य समजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहात की तुम्ही हायब्रीडोमा तंत्रज्ञान वापरून अँटीबॉडी तयार करत आहात किंवा तुम्ही पेशींचा वापर कुठलेतरी x y z पदार्थ तयार करण्यासाठी करत आहात या प्रश्नाचे उत्तर ठरवेल की तुम्ही पेशींच्या गुणधर्मांचा किंवा अवस्थेचा किती प्रमाणात विचार करायला हवा आता आपण या दुसऱ्या आठवड्याकडे वळूया यात मागील काही संकल्पनांचा आढावा घेऊ आणि नवीन काही संकल्पना समजून घेऊ हे आपले दुसऱ्या आठवड्यातील पहिले व्याख्यान आहे म्हणजे W2 L1 कृत्रिम वातावरणात पेशींची वाढ करताना आपण ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साइड यांचे वातावरणातील प्रमाण स्थिर असणे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स अधेरिंग सेल्स आणि नॉन अधेरिंग सेल्स यांचे महत्व सेल सायकल ज्यामध्ये एम१ फेज जी१ फेज एस फेज आणि जी२ कसे घडतात याबद्दल आपण अगोदरच जाणून घेतले आहे त्याप्रमाणे पेशी विभाजन डिफरेंशीएशन डी डिफरेंशीएशन डी अडाप्टेशन एवढे आपण आतापर्यंत समजून घेतले आहे यात अजून काही संकल्पना आहेत ज्यामुळे आपल्याला या विषयातील सखोल माहिती मिळेल अशीच एक अतिशय महत्त्वाची संकल्पना म्हणजे पीएच पेशी कुठल्या पीएच ला वाढीसाठी अनुकूल आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे सामान्यतः आपल्या शरीराचा पीएच हा ७ असतो हे आपल्याला माहिती आहे परंतु जेव्हा आपण पेशी शरीराबाहेर वाढवतो मी तुम्हाला हे वेगळ्या पद्धतीने सांगतो आपल्या शरीरात अनेक पेशी आहेत आणि यांच्या सभोवताली सतत रक्तवाहिन्यांतून रक्त वाहत असते तिथे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असते तसेच कोशिका बाह्य द्रव्यही असते जे सतत तिथला पीएच ७ ठेवण्यासाठी कार्यरत असतात मग जेव्हा आपण सेल कल्चरविषयी बोलतो मी तुम्हाला अधिक चांगले समजण्यासाठी इथे दाखवतो समजा ही एक संवर्धन बशी आहे यात अनेक पेशी वाढत आहे या पेशी मी इथे चंद्राकार आकाराने दाखवत आहे आणि हे त्यांच्या सभोवताली त्यांच्या वाढीस मदत करणारे माध्यम आहे इथे प्रश्न पडतो की आपण या माध्यमाचा पीएच कसा हाताळायचा या पेशींना नेमका कुठला पीएच अनुकूल आहे हे आपल्याला कसे कळेल हे मी तुम्हाला येथे सांगत आहे उदाहरणार्थ समजा आपल्याला काही जठर पेशींचे संवर्धन करायचे आहे आपल्या शरीरशास्त्राच्या माहितीनुसार या पेशी अतिशय आम्लीय परिस्थितीत अन्नपचनाचे कार्य करतात या परायटल सेल्स आणि शेफ सेल्स आहेत ज्या अतिशय आम्लीय वातावरणात म्हणजे ७ पेक्षा कमी पीएच मध्ये काम करतात या पेशी इतक्या कमी पीएच मध्ये जास्त काळ जगू शकत नाहीत जठरात हायड्रोजन आणि क्लोराईड आयनांपासून आम्लाची निर्मिती ते करतात पण इथे हे समजणे महत्वाचे ठरेल कि शरीरातील प्रत्येक पेशी आम्ल तयार करत नाही जेव्हा या पेशी आम्ल तयार करतात त्याचा वापर अन्नपचनासाठी होतो आणि त्यानंतर हे आम्ल एकतर पेशीद्वारे शोषून घेतले जाते किंवा ते नष्ट केले जाते आपण इथे ही संकल्पना समजण्यासाठी आकृती बघू समजा ही रेषा पीएच ७ दर्शवते हा भाग म्हणजे ७ पेक्षा अधिक पीएच आणि खालचा भाग म्हणजे ७ पेक्षा कमी पीएच म्हणजे ही आम्लीय बाजू पचन क्रियेदरम्यान येथील वातावरण थोड्या काळासाठी आम्लीय होईल म्हणजे बेस लाईनपासून असे दिसेल त्यानंतर पीएच पुन्हा ७ होईल म्हणजे आपण असे समजू शकतो की जठरातील पेशी काही काळासाठी अतिशय कमी पीएच च्या संपर्कात असतात आणि ते सहन करू शकतात याचा अर्थ असा की कृत्रिम परिस्थितीत देखील आपल्याला अशाच प्रकारचे वातावरण निर्माण करावे लागेल म्हणून जर आपल्याला अशा प्रकारच्या पेशींचे संवर्धन करायचे असेल तर आपल्याला हे माहीत असायला हवे की ते किती पीएच सहन करू शकतात त्याचप्रमाणे काही इतर प्रकारच्या पेशी आहेत ज्यांना तुम्ही कमी पीएच ला संवर्धन करण्याचा प्रयत्न केला तर त्या मृत होतात या पेशी प्रोटॉनचे अधिक प्रमाण सहन करू शकत नाही म्हणून या प्रणालीत योग्य तो पीएच स्थिर ठेवणे ही एक अतिशय महत्वाची बाब आहे यासाठी पेशी कमीत कमी व जास्तीत जास्त किती पीएच सहन करू शकतात हे माहित असायला हवे पेशींचे संवर्धन करताना आपण त्यांनी उत्सर्जित केलेले पदार्थ काढून टाकत नाही यामुळे तिथल्या सभोवतालच्या वातावरणाचा पीएच हा घटू लागतो सेल कल्चर करतांना अशी भिती नेहमी असते की जेव्हा माध्यमाचा पीएच कमी होऊन ते वातावरण आम्लीय बनते म्हणून याबाबत विशेष काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते हा एक मुद्दा झाला आपण आता पीएच बद्दल बोललो यापुढचा मुद्दा मी तुम्हाला या उदाहरणाद्वारे सांगतो समजा या संवर्धन बशीत काही अधेरिंग सेल्स वाढत आहेत त्यांचे पेशी विभाजन देखील होत आहे आणि त्यांच्या सभोवताली वाढीसाठी पोषक असे माध्यम आहे ज्यात त्यांची वाढ होत आहे या परिस्थितीत जेव्हा पेशी विभाजित होत असतात तेव्हा त्यासाठी त्यांना ऊर्जेची गरज असते आणि इथे फक्त सभोवतालचे माध्यम हाच एकमेव उर्जेचा स्त्रोत आहे कारण यापैकी कुठलीही पेशी स्वतचे अन्न स्वत तयार करू शकत नाही म्हणून त्यांना सभोवतालच्या माध्यमावर अवलंबून राहावे लागते इथे दोन गोष्टी नव्याने येतात पहिली म्हणजे येथे कुठल्या प्रकारचे माध्यम वापरायला हवे ते माहिती पाहिजे जरी यातील बेसिक सॉल्ट सोलुशन जवळपास सारखे असले तरी आपल्याला माहित आहे की आपल्या शरीराच्या विविध भागात विविध प्रकारचे रेणू आढळतात जे तिथल्या विशिष्ट पेशींसाठी महत्वाचे असतात हे रेणू पेशी प्रकारानुसार ठराविक असतात हे कसे घडते आपण आपल्या शरीराचे उदाहरण घेऊ मी मागे तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे समजा शरीरातील काही पेशींचा हा एक समूह आहे हा लाल पेशींचा समूह हा दुसरा हिरव्या पेशींचा समूह हा काही निळ्या पेशींचा समूह आणि यांच्या सभोवताली रक्तवाहिन्या आहेत रक्तवाहिन्यांतून वेगवेगळे पण महत्त्वाचे पोषणद्रव्ये वाहून नेले जातात पण तरी प्रत्येक पेशीची काही विशिष्ट पोषणद्रव्यांची गरज असते या निळ्या पेशींना लागणारे बरेचसे घटक हे सभोवतालच्या इतर पेशींनी तयार केलेले असते आणि ते रक्तवाहिन्यांद्वारे किंवा सरळ संपर्काद्वारे गरजू पेशींपर्यंत पोहोचवले जातात रक्ताद्वारे या विशिष्ट घटकांचा जसे की संप्रेरके किंवा पोषणद्रव्ये यांचा पुरवठा पेशींपर्यंत केला जातो अशा पेशींच्या बाह्यपटलावर विशिष्ट प्रकारचे रिसेप्टर्स असतात यावरून आपल्याला पुन्हा एकदा मूलभूत संकल्पना समजते की शरीरातील वातावरण हे अतिशय क्रियाशील म्हणजेच सतत बदलत राहणारे असते परंतु जेव्हा आपण पेशी कृत्रिम वातावरणात संवर्धन करतो तेव्हा तेथील वातावरण बऱ्याच प्रमाणात स्थिर प्रकारचे असते म्हणजे सध्यातरी जगात यासाठी स्थिर प्रणालीचा वापर होत आहे आपण प्यूअर कल्चर वाढवत आहोत आपल्याला हे माहीत आहे की प्रत्येक पेशीची गरज ठराविक असते म्हणजे या निळ्या पेशींना वेगळी गरज असेल या लाल पेशींची वेगळी आणि या हिरव्या पेशींना वेगळ्या पोषणद्रव्यांची गरज असेल अशा परिस्थितीत आपल्याला ठराविक असे पदार्थ पुरवावे लागतील सामान्यतः हे पदार्थ विशिष्ट प्रकारची संप्रेरके किंवा वाढीसाठी आवश्यक असे पोषणद्रव्यांच्या स्वरूपात असतात परंतु जेव्हा मी दोन वेगवेगळ्या प्रकारातील पेशी एकत्र संवर्धन करतो त्यावेळेस मात्र ही प्रणाली जटिल होते म्हणजे समजा या परिस्थितीत या हिरव्या पेशींना आणि या लाल पेशींना वेगवेगळ्या प्रकारच्या पोषणद्रव्यांची गरज असेल तर अशा वेळेस हिरव्या पेशींना दिले गेलेले घटक हे लाल पेशी घेणार नाही याची खात्री कशी करता येईल हा एक प्रश्न आहे एक तर लाल पेशींकडे यासाठी रिसेप्टर्स नसतील जे की एकप्रकारे चांगले आहे परंतु त्यांच्याकडे या घटकासाठी रिसेप्टर्स असू देखील शकतील यामुळे परिस्थिती अजून जटील होते प्राणी शरीरात रक्तवाहिन्यांद्वारे पेशींशी संपर्क साधला जातो आणि याची काळजी घेतली जाते परंतु कृत्रिम वातावरणात अशी जटिल प्रणाली स्थापित करणे शक्य नाही आपण याआधी उर्जेविषयी बोललो ग्लुकोज हा एक पटकन उर्जा देणारा स्रोत आहे त्यामुळे प्रत्येक वेळी माध्यम बनवताना आपण ग्लुकोज ला महत्वाचा उर्जा व कार्बनचा स्त्रोत म्हणून वापरतो परंतु यामुळे इतर काही समस्या निर्माण होतात या आपण नंतर विचारात घेऊ आपण ग्लुटामिन आणि इतर स्त्रोत देखील वापरतो ज्यांची कारणे वेगळी आहेत तर आपण हा मुद्दा येथे थांबवूया आत्तापर्यंत आपण या विषयात ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साइड एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स सेल सायकल डी डिफरेंशीएशन डी अडाप्टेशन याविषयी बोललो तसे आपण सेल लाईन व थोडेसे प्रायमरी कल्चरबद्दल बोललो त्यानंतर आपण ऍसिडिक आणि बेसिक पीएच जाणून घेतले आणि बर्याचश्या पेशींना पीएच ७ ची आवश्यकता असते हे समजले त्यापुढे आपण वाढीसाठी लागणारे माध्यम पोषणद्रव्ये संप्रेरके कार्बन व ऊर्जेची गरज आणि स्त्रोत हे पाहिले तर या अशा अनेक मूलभूत संकल्पना आपल्याला सेल कल्चर करताना लक्षात ठेवायला हव्या त्यासोबत तुम्हाला शरीरशास्त्राचे थोडे ज्ञान असेल तर तुम्हाला यात अधिक मदत होईल जी परिस्थिती शरीरात आहे तशी किंवा त्याच्याशी मिळती जुळती परिस्थिती आपल्याला कृत्रिम वातावरणात निर्माण करावी लागते आता जर का तुम्हाला आठवत असेल मागील एका व्याख्यानात जेव्हा मी पेशींची वाढ याबद्दल बोलत होतो उदाहरणार्थ समजा हे माझे शरीरविज्ञानाचे ज्ञान आहे आणि हे इन विट्रो विज्ञानाचे ज्ञान आहे आता जे आपण समजून घेतले ते इन विट्रो संदर्भात होते ज्यात आपण ऑक्सीजन व कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स पीएच सेल सायकल वाढीचे माध्यम ज्यामध्ये ऊर्जेचे स्त्रोत पोषणद्रव्ये आणि संप्रेरके आहेत इथे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे की आपले पहिले ध्येय म्हणजे कृत्रिम वातावरण आणि शरीरातील नैसर्गिक वातावरण याच्यात कमीत कमी फरक असावा ते अधिका अधिक सारखे असावे असे झाले तरच आपण कृत्रिमरित्या वाढवलेल्या पेशींच्या गुणधर्मांचे मोजमाप करू शकू उदाहरणार्थ ही पेशी एखादे विशिष्ट विकर तयार करत असेल ज्याच्यात अँटी ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असेल आणि ते "P" इतक्या प्रमाणात ते करत असेल तर आपण याची तुलना शरीरात अशी पेशी किती प्रमाणात तोच विकर तयार करत आहे याच्याशी करू शकतो अशा एक किंवा अनेक गुणधर्मांची तुलना करता येऊ शकते समजा याचे प्रमाण आपण आलेखाच्या "Y" अक्षावर मांडू समजा त्याचे प्रमाण मला इतके मिळाले हे नैसर्गिक प्रमाणापेक्षा किती वेगळे आहे काय हे त्यापेक्षा अधिक आहे की ते कमी आहे तर या उत्तरानुसार मला या पेशीचे गुणधर्म या कृत्रिम वातावरणात अधिक समजतील किंवा ते प्रमाण शून्य आहे हे जे मी इथे लाल रंगाने दाखवत आहे हे या पेशीने या काल्पनिक पदार्थाचे कृत्रिम वातावरणात तयार केलेले प्रमाण आहे हेच मी इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपण कृत्रिम वातावरणातील पेशी संवर्धन आणि त्या पेशींचे नैसर्गिक वातावरणात होणारी वाढ यातील फरक समजून तो किती कमी करता येईल हे एक खरे आव्हान आहे कृत्रिम वातावरणात वाढीसाठी इन विवो प्रणालीतून कुठल्या टिशू पासून पेशी घेतल्या आहेत हे समजणेदेखील तितकेच महत्वाचे आहे शरीरशास्त्रातील मूलभूत ज्ञान समजून घेणे त्याची इन विट्रो परिस्थितीशी सांगड घालणे हे प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी आणि मिळणाऱ्या निष्कर्षांच्या शाश्वतीसाठी खूप महत्वाचे आहे तसेच यात कुठे काय कमी पडत आहे कुठल्या कमतरता आहे हे ही जाणून घेणे तितकेच महत्वाचे ठरते येथे आपण या दुसऱ्या आठवड्यातील हे पहिले व्याख्यान संपवू आणि पुढील व्याख्यानात आराखडा व योजनांविषयी बोलू या आपल्या मूलभूत ज्ञानाच्या आधारावर आपण आपल्या पुढच्या व्याख्यानात सेल कल्चर प्रयोगशाळा कशी असावी हे जाणून घेऊ तर आता आपण इथे थांबूया तुम्ही या संकल्पना पुनः एकदा समजून घ्या त्यावर विचार मंथन करा तुमचे स्वतचे मत या विषयावर तयार करा